आता प्रशिक्षणाच्या परिचयाचे सत्र सुरू करेल या भाग 4 मध्ये आपण काही मूळ गोष्टी समजून घेणारा आहोत जसे की प्रशिक्षण शिक्षण विकास यामधला मूळ फरक कसा असेल शिकणारे विद्यार्थी शिवरायांची कोणती तत्वे वापरून शिकत असत आता प्रशिक्षणा मधून आपण काय समजून घेतो ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना आणि विशिष्ट कौशल्य पुरवली जातात किंवा कामगिरी करत असताना त्यांच्यामध्ये असणाऱ्या कमतरता दुरुस्त करण्यासाठी असे प्रशिक्षण कार्यक्रम मदतीचे असतात तर म्हणून एकतर हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्पष्ट असायला हवे की शिकणारे काय शिकू पाहत आहेत आणि आणि त्यांना कोणते विशिष्ट कौशल्य दिले जाऊ शकतात म्हणजे ते काही विशिष्ट कौशल्य शिकतील किंवा त्यांच्या चालू च्या कामाचे ठिकाणच्या काही कमतरता असल्यास त्या दुरुस्त करण्यामध्ये मदत केली जाऊ शकते जशी कि मी तिसऱ्या सत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे जर चालू कामगिरी असेल तर त्यांच्यासाठी पुढच्या पातळी मधील कामगिरी आणि भविष्यातील कामगिरी असते आणि जर अशा प्रकारचे मुद्दे असतील तर निश्चितपणे अशा घटनांमध्ये व्यक्तीला काही विशिष्ट आणि जास्तीचे ज्ञान कौशल्य वृत्ती आणि सवयी आत्मसात करावे लागतात आणि नंतर यासाठी त्यांना कमतरता दुरुस्त करण्याची गरज असेल आणि जर अशा कमतरता असतील तर ते दुरुस्त केले जाऊ शकतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांना प्रशिक्षण देऊ प्रशिक्षण हे काही वेळेस विकासात्मक घडामोडींशी समता बाळगते आता हे कोणत्या परिस्थितीमध्ये असू शकते ते म्हणजे असे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य देत असते मग यामधून नैसर्गिक रित्या कर्मचाऱ्यांचा विकास होत असतो आणि मग कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलासंदर्भात अद्यावत ठेवणे जसे की तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असलेला विकास तंत्रज्ञान व्यवस्थापन नवीन तंत्रज्ञान तयार करणे किंवा असे तंत्रज्ञान विकत घेणे यामध्ये अशा तंत्रज्ञानाची अवलोकन कसे करावे असे तंत्रज्ञान कसे शिकावे तंत्रज्ञानाचे भाकीत कसे करावे आणि मग अशा सर्व गोष्टी विकसित करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांची मदत होत असते जर आपण चालू कामगिरीबद्दल बोलत असेल तर कामगारांची कार्यक्षमता वाढवणे असे ध्येय असू शकते आज का आपण सिक्स सिगमा या संकल्पनेविषयी बोलत असतो आपल्याला सर्व उत्कृष्ट उत्पादन तयार करायचे असते सर्वोत्कृष्ट सेवा द्यायचे असतात मग निश्चितपणे अशा घटनेमध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे महत्त्वाचे ठरत असते मग यासाठी काही बहिस्त किंवा अंतर्गत विकास कामांसाठी एखादी अशी संस्था गरजेचे असते ज्यांच्याकडून असे प्रशिक्षण मिळेल काही वेळेस हे संस्थेच्या आवारात असू शकते आणि म्हणून अशा विकासकामांच्या प्रकारावरून त्याची रचना ठरत असते जर संकल्पनेनुसार प्रशिक्षणाचे वर्गीकरण पाहिले तर यामध्ये विशिष्ट कामगिरीसाठी असणारे कौशल्य गरजेचे असलेले ज्ञान गरजेची असलेली वृत्ती मूल्य आणि गरजेचा असलेला कल यांचा समावेश होतो तसेच पुढच्या काही सत्रांमध्ये एखादे मॉडेल विकसित करण्यासाठी चर्चा केली जाईल जेणेकरून ज्ञान वृत्ती कौशल्य आणि सवयी यांच्या विषयी चर्चा होईल जर तुम्हाला एखादी विशिष्ट सवय असेल तर असा विशिष्ट प्रशिक्षणाचा पैलु इथे तयार होईल आता शिक्षण म्हणजे काय एक संस्थात्मक प्रक्रिया ज्यामध्ये औपचारिक पात्रता किंवा यांच्या माध्यमातून व्यक्ती प्रमुख योगदान करता करत असतो यामध्ये वैयक्तिक विकास चारित्र्य संस्कृती आकांक्षाआणि कामगिरी यांचा समावेश असतो म्हणून इथे हा प्रश्न उद्भवतो की हे फक्त संस्थात्मक प्रक्रिया नसून औपचारिक पात्रता नसून याच्यामध्ये व्यक्ती वैयक्तिक विकासामध्ये प्रमुख योगदान करता ठरत असतो बरोबर आणि मग असे शिक्षण पण एखाद्या व्यक्तिमत्व विकसित करीत असते असे शिक्षण चारित्र्य सुद्धा विकसित करीत असते असे शिक्षण संस्कृतीमध्ये समरस होण्यासाठी उपयोगी ठरत असते असे शिक्षण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधील आकांक्षा आणि कामगिरी यांच्यासाठी सुद्धा मदतीचे ठरत असते आणि या हेतूसाठी त्याला पुढील शिक्षण गरजेचे असते जर तो व्यवस्थित शिक्षित असेल तर निश्चितपणे त्याचा विकास होऊ शकतो यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्ञान आणि पात्रता यामधील वृद्धी आहे अशा घटनेमध्ये निश्चितपणे ज्ञान आणि पात्रता पूर्णता वृद्धिंगत होण्याची शक्यता असते याची पूर्ण खात्री दिली जाऊ शकते जर व्यक्ती शिक्षित असेल तर त्याला मिळालेले शिक्षण आणि त्यामध्ये असणाऱ्या वृद्धि आहेत प्रत्यक्षरीत्या हे पदवी मधून मिळू शकते किंवा एक प्रक्रिया सुद्धा असू शकते आणि म्हणून अशा घटनेमध्ये त्याचे ज्ञान आणि पात्रता विकसित झालेल्या असतात आता विकास ही एक प्राथमिक प्रक्रिया आहे म्हणजेच प्राथमिक प्रक्रियेमध्ये सकारात्मक किंवा नकरात्मक विकास प्रक्रिया असू शकते व्यक्ती आणि संस्था यामध्ये सहभागी असू शकतात यामध्ये समरसतेचा अंतर्भाव असू शकतो हे जास्त गुंतागुंतीचे असू शकते सखोल असू शकते स्थिर झालेली असू शकते सर्वांसाठी परिचित असू शकते एखादं स्वायत्त मूळ सुद्धा या विकासाचा एक भाग असू शकते आता जसे की आपण अगोदरच्या व्याख्या मधून नमूद केल्याप्रमाणे कार्यकारी क्षमता हा एक प्रशिक्षणाचा पैलू आहे आहे या कार्यकारी क्षमतेमध्ये जे काही कार्य केले जाते त्यासाठी एखादा व्यक्ती त्याची संपूर्ण ज्ञान त्याची समजलेली कौशल्य आणि त्या परिस्थितीमध्ये तो स्वतःला झोकून देत असतो आणि या सर्वांचे एकत्रीकरण खूप महत्त्वाचे असते तर म्हणून जेव्हा आपण प्रशिक्षण म्हणजे काय याविषयी बोलत असतो तेव्हा आपण अशा संस्थात्मक कार्यक्षमता देणे याविषयी बोलत असतो दुसरे म्हणजे तिथे कोणती सेवा किंवा उत्पादन आहे कोणती प्रक्रिया आहे कोणते तांत्रिक ज्ञान अशा प्रशिक्षणा मधून घेणे गरजेचे आहे याविषयी बोलत असतो आता अशा विशेष उत्पादनाच्या विकासासाठी प्रशिक्षण दिले जात असते जर तिथे एखादी विशिष्ट विकासात्मक प्रक्रिया असेल तर िश्चितपणे अशा घटनेमध्ये सुद्धा आता एखादी व्यक्ती त्याचे विशिष्ट कौशल्य वृद्धिंगत करू शकते यामधून ते उत्पादन खूप कार्यक्षम पद्धतीने विकसित केले जाऊ शकते यामध्ये जास्तीत जास्त गुणवता येऊ शकते किंवा आपण असे म्हणू शकतो की नवीन उत्पादन सुद्धा विकसित केली जाऊ शकते हे सुद्धा शक्य आहे जर इथे एखादी सेवा असेल तर यांनासुद्धा प्रशिक्षण गरजेचे असते मग यामध्ये ही सेवा उत्तम पद्धतीने कशी दिली जाईल जेव्हा आपण अशा सेवा उद्योगाविषयी बोलत असतो तेव्हा सेवा उद्योग उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतात यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते काही वेळेस आपण पद्धतींविषयी आणि तांत्रिक ज्ञानाच्या प्रशिक्षणा विषयी बोलत असतो म्हणजेच एखादी विशिष्ट पद्धती वापरली गेली पाहिजे उदाहरणार्थ आय एस ओ 9000 जेव्हा तुम्हाला तुमचे उत्पादनआय एस ओ 9000 प्रक्रियेमध्ये तयार करायचे असते तेव्हा निश्चितपणे अशा पद्धतशीर कृतींचा वापर आवश्यक असतो काही वेळेस तांत्रिक ज्ञानाची गरज असते हे एखादी विशिष्ट प्रणाली विकसित करीत असते आणि मग अशी प्रणाली विकसित करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते जर एखादी व्यक्ती अशी प्रणाली विकसित करण्यामध्ये उत्कृष्ट असेल तर अशा घटनांमध्ये याचं महत्त्व वाढत आणि यामधून अशा प्रणाली विकसित करणे गरजेचे ठरते आता जेव्हा आपण एखादा कार्य किंवा परिस्थिती यांच्याविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करणे गरजेचे ठरते आणि म्हणून इथे तुम्हाला असे आढळून येईल की जे काही कार्य करणे अपेक्षित आहे यामध्ये एकापेक्षा जास्त कार्यांचा समावेश नसावा जर खूपच गरजेचे असेल तर एक कार्य देऊन दुसरे कार्य माघारी घ्यावे जेव्हा आपण असे विशिष्ट प्रशिक्षण देत असतो तेव्हा त्यामध्ये कौशल्यांचा समावेश होत असतो आणि व्यक्ती अशा प्रशिक्षणाचा उत्कृष्ट उपयोग करून बहु कार्यप्रणाली कमी करून जी गरजेची नाहीये या पद्धतीने उत्कृष्ट कार्य करू शकतात दुहेरी कार्य पद्धतीने कार्य करण्यास हे मदतीचे ठरते अशाप्रकारे कौशल्यांचा विकास केला जाऊ शकतो तर म्हणून अशा घटनेमध्ये व्यक्ती कार्यक्षम बनू शकतात दुसरे म्हणजे इथे उदाहरण द्यावेसे वाटते ते म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान उतरवणे भरती प्रक्रियेमध्येमुलाखत घेण्यासाठी सुद्धा विशिष्ट कौशल्य असणे गरजेचे असते अशा विशिष्ट परिस्थितीसाठी प्रशिक्षण दिले जाते सोन्या मधील खडी लागण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारे प्रशिक्षण दिले जाते यासाठी विविध खेळांचे आयोजन केले जाते याचबरोबर घटनांच्या अभ्यासक्रमातही समावेश केला जातो आणि अशा प्रकारे व्यवसाय खेळांचा आणि घटनांच्या अभ्यासाचा उपयोग सत्र घेण्यासाठी विशेष तंत्र आणि साधने यासाठी केला जातो आपण सविस्तर चर्चा करणार आहोत याचा अर्थ प्रशिक्षणामध्ये काही खुले आणि काही बंदिस्त प्रकारचे क्षमतांची पूर्व निश्चिती करणे गरजेचे असते जर आपण अशा प्रकारचे प्रशिक्षण देत असेल तर निश्चितपणे व्यक्ती जास्तीत जास्त कार्यक्षम बनतील आणि त्याचा उपयोग संस्थेसाठी कार्यक्षम पद्धतीने करतील आता आपण शिक्षणाच्या विविध काय फायदे आहेत यामध्ये खुल्या क्षमतांचा विशिष्ट कार्यासाठी कसा वापर केला जातो आणि म्हणून एखाद्या विशिष्ट कार्यासाठी याचा कसा उपयोग होतो याविषयी बोलूयात तर मग होय हे विशिष्ट कार्यानुसार तयार होत असते तर अशा खुल्या क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये विकसित केले जाऊ शकतात एखाद्या प्रशिक्षणाचा परिणाम म्हणजे व्यक्तीमध्ये अशा क्षमता विकसित करणे ज्यामुळे ते कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकतील शिक्षणाचा दुसरा फायदा म्हणजे ज्ञानार्जन होय जेव्हा आपण एखाद्या औपचारिक शिक्षण प्रणाली विषयी बोलत असतो किंवा अनौपचारिक शिक्षण देणारे विषयी बोलत असतो आपल्याला असे आढळून येते की व्यक्ती त्यांच्या ज्ञानाच्या पातळीमध्ये वृद्धि करण्यासाठी सक्षम असतात यामध्ये ज्ञानाची पातळी एक नंतर दुसरी तिसरी चौथी पाचवी पातळी अशा पद्धतीने होते ज्ञानाची उच्च पातळी घातली जाऊ शकते अगोदर मी नमूद केल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ज्ञानामध्ये वाढ करत असता तेव्हा तुमच्याकडे आकडेमोड माहिती ज्ञान वाटत असते आणि असे ज्ञान बुद्धिमत्तेमध्ये विकसित होत असते तर म्हणून अशा घटनेमध्ये बुद्धिमत्ता येईल शिक्षणा मधून हे होणे अपेक्षित आहे आहे कारण तुम्ही तुमचे ज्ञान वृद्धिंगत करीत असता तुमची निर्णय प्रक्रिया तुमच्या बुद्धिमत्तेच्या आधारे ठरत असते आणि म्हणून अशी बुद्धिमत्ता शिक्षण प्रणालीवर आधारित असेल तर निश्चितपणे याची खूप मागणी वाढेल आणि हे सर्वांसाठी खूप उपयोगाचे असेल आणि खूप फायदेशीर असेल मग हे भौतिक घटनांशी संबंधित असेल हे काही संकल्पनांचे आधारित असेल हे काही पद्धतीने शी संबंधित असेल आणि हे काही सामाजिक ज्ञानाविषयी सुद्धा संबंधित असेल आणि म्हणून अशा घटनांमध्ये भिन्न प्रकारचे ज्ञान कौशल्य आणि क्षमता यांचा विकास वृद्धिंगत केला जाऊ शकतो आता यामध्ये खूप महत्त्वाचे काय असेल ते म्हणजे व्यक्तीची ओढ शिक्षण तुम्हाला एक दिशा देत असते शिक्षण एक विशिष्ट प्रकारची ओढ निर्माण करीत असते आहे ज्यामुळे आपली वाढ होत असते मग ही वाढ समाजासाठी योगदान देण्यामध्ये मदतीचे असते अशा वाढीमुळे व्यक्तीच्या वैयक्तिक पात्रता आणि क्षमता वृद्धिंगत होत असतात अशा वाणीमुळे उत्कृष्ट निर्णय केले जाऊ शकतात आणि अशा प्रकारचे सर्व पैलू शिक्षणावर आधारित असतात शिक्षणाचा पुढचा फायदा म्हणजे असे शिक्षण आपल्याला आपलं करण्यामध्ये मदत करत असते असे शिक्षण आपल्याला अडचणी सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यामध्ये मदत करत असते असे शिक्षणामुळे संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी मदत होत असते उदाहरणार्थ व्यवसायिक अभ्यासक्रम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जसे की एम बी ए यामध्ये एका बाजूने तुम्हाला ज्ञान दिले जाते तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला सुट्टीच्या काळात प्रशिक्षण देणे आणि यासारखे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात यामधून संकल्पना सत्यात उतरवले जातात तर अशाप्रकारे शिक्षण हे एक खूप शक्तिशाली शस्त्र आहे आहे हे खूप बलवान शस्त्र आहे ज्यामधून आपण विविध संकल्पना विकसित करीत असतो मग हे असे शिक्षण पण कामगिरीचे तर आणि पातळी ठरू शकतात का होय हे कामगिरीच्या पातळी सुद्धा ठरू शकतात अशा शिक्षणामुळे कामगिरीची पातळी वृद्धिंगत केली जाऊ शकते असे शिक्षण आपल्याला एखादी कामगिरी खूप व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी सांगत असते यामधून उत्पादन सेवा पद्धती प्रणाली कशा असतील याच्या विविध पातळी सुद्धा विकसित केले जाऊ शकतात यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञान बहुतांश कामगिरी आजकाल अशा तंत्रज्ञानावर अवलंबून असते एखाद्या यंत्राच्या चालकावर अवलंबून नसते हे एखाद्या विशिष्ट माणसाचे ज्ञान असते ज्यामधून ते यंत्राची कामगिरी पाहू शकता यासाठी तुम्हाला एखाद्या यंत्रा कडून चांगले काम करून घ्यायचे असेल तर ती प्रणाली तुम्हाला विकसित करणे गरजेचे असते जर तुम्हाला असे यंत्राची प्रणाली उत्कृष्टपणे माहिती झाली तर विशिष्ट कौशल्य वापरून तुम्ही अशा यात्रा कडून उत्कृष्ट काम करून घेऊ शकता आता शिक्षण प्रणालीच्या या दुसऱ्या भागांमध्ये आपण हे कसे विकसित केले जाऊ शकते याविषयी बोलणार आहोत आपण अभ्यासक्रम विकसित करीत असतो नुकतेच मी आयसीएसएसआर चा एक प्रकल्प घेतलेला ज्यामध्ये तांत्रिक संस्थांमधील व्यवस्थापकीय शिक्षण याचा समावेश होता या विशिष्ट प्रकल्पामध्ये आम्ही त्या या कोर्ससाठी अभ्यासक्रम विकसित करीत होतो सगळ्यांनाच माहिती असेल की व्यवस्थापकीय शिक्षण पण आणि तांत्रिक संस्था जसे की आय आय टी एन आय आय टी आणि आय आय आय एम टी एम यांचा समावेश होतो तर यांच्या कोर्समध्ये अभ्यासक्रम भिन्न पद्धतीने तयार केले जातात ज्यामुळे तंत्रज्ञान अवगत असलेले व्यवस्थापक विकसित केले जातात तर असे तंत्रज्ञान व्यवस्थापन कोर्स तयार करणे म्हणजेच त्यांचा अभ्यासक्रम तयार करणे महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या या भिन्न पातळी असतात आणि त्यानुसार शिक्षण दिले जाते शिक्षणाचा मूळ पायाभूत आधार म्हणजे नागरिकत्व विकसित करणे देशाचे नागरिकत्व त्याचबरोबर संस्थेचे नागरिकत्व व आणि यामध्ये संस्थात्मक नागरिकत्व वर्तणुकीचा म्हणजेच ओ सी बी होय जेव्हा आपण ओसीबी म्हणजेच संस्थात्मक नागरिकत्व वर्तणुकीचा अभ्यास करतो तर मग नागरिकत्व म्हणजे काय नागरिकत्व म्हणजे आपण इथे नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार याविषयी बोलत असतो पायाभूत अधिकार आणि पायाभूत कर्तव्य आपल्यापैकी बहुतांश जणांना आपल्या पायाभूत अधिकाराविषयी जाणीव असते परंतु आपल्या पायाभूत कर्तव्य विषयी काहींना जाणीव नसते बरोबर तर शिक्षण आपल्याला फक्त आपल्या अधिकारांबाबत शिकवत नसून आपले कर्तव्य सुद्धा शिकवत असत आहे जेव्हा आपण ओसी विषय बोलत असतो संस्थात्मक नागरिकत्व वर्तन यामध्ये पायाभूत अधिकार आणि पायाभूत कर्तव्य याविषयी बोलले जाते यामध्ये एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये कोणते पायाभूत अधिकार असतात आणि कोणते पायाभूत कर्तव्य असतात हे शिकवले जाते जर तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत असाल तर तिथे तुमचे नागरिकत्व वर्तन वेगळे असू शकते हेच वर्तन दुसऱ्या ठिकाणच्या संस्थेमध्ये वेगळी असणे अपेक्षित आहे आणि ते वेगळेच असते जेव्हा तुम्ही एखाद्या वाय संस्थेमध्ये कार्यरत असतात तिथे व्यवस्थापन भिन्न असते मंग निश्चितपणे नागरिकत्वाची वर्तन भिन्न प्रकारे असणे अपेक्षित असते तुमचे पायाभूत अधिकार वेगळे असू शकतात तुमचे पायाभूत कर्तव्य वेगळी असणार अपेक्षित असतात अशा पद्धतीने शिक्षण या गोष्टींना प्रकाशित करते ते शिक्षण आपल्याला असे शिकवत असते की एखाद्या एक्स संस्थेमध्ये असणाऱ्या पायाभूत कर्तव्य आणि वाय संस्थेमध्ये असणारे पायाभूत कर्तव्य यामध्ये काय फरक आहे काय समानता आहेत अधिकारांमध्ये असलेल्या समानता सुद्धा तर म्हणून नागरिकत्वाच्या वर्तणुकीची माहिती देऊन शिक्षण आपल्याला यशस्वी करीत असते शिक्षणाचा दुसरा पैलू म्हणजे व्यवसायिक यश होय उदाहरणार्थ जेव्हा आपण व्यवस्थापकीय शिक्षणाविषयी बोलत असतो तर अशा व्यवस्थापकीय शिक्षणामध्ये अर्थ विपणन मनुष्यबळ कार्यकारी माहिती तंत्रज्ञान अशा प्रकारच्या भिन्नभिन्न व्यवसायांचा स्वीकार होतो बरोबर म्हणूनच अनुभव असणारे व्यक्ती सुद्धा अशा प्रकारच्या व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा स्वीकार करतात कारण त्यांना माहित असते की अशा प्रकारचे भारतीय शिक्षण पण त्यांच्या व्यावसायिक यशामध्ये वृद्धि करेल हे त्यांची क्षमता वाढवत असते त्यांची कामगिरी वाढवत असते आणि म्हणून अशा घटनांमधून व्यवसायिक यश संपादन होत असत अशा व्यावसायिक यशासाठी सुद्धा शिक्षण महत्त्वाची भूमिका पार पाडत असते शिक्षण हे फक्त व्यावसायिक पैलूसाठी नसून हे व्यक्तीचा जीवनामधील वैयक्तीक विकास सुद्धा साधत असते आणि म्हणून ऊन अशा घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक विकास यासाठीसुद्धा शिक्षण आवश्यक आहे म्हणूनच आपण म्हणतो की तो उच्चशिक्षित आहे तसेच हे पण सत्य आहे की शिकलेले व्यक्ती सर्व गुण संपन्न असतीलच असे नेहमी होत नाही परंतु असं अपेक्षित असतं की उच्च शिक्षित व्यक्ती जास्त शिकलेली असते आणि ते जीवनामध्ये पुढाकार घेऊ शकते आणि जर व्यक्ती शिकलेली असेल तर त्या व्यक्तीची जीवनशैली आणि तो व्यक्ती त्या जीवनशैली कडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णता भिन्न असतो मग असे शिक्षण कोण पुरवते आपल्याला माहीतच आहे की शाळा महाविद्यालय विद्यापीठे समाज किंवा प्रौढ शिक्षण हे सगळे असे शिक्षण पुरवतात आणि म्हणून अशा प्रकारचे संध्या तासिका सुद्धा शिक्षण देत असतात तर म्हणून अशा प्रकारचे प्रौढ शिक्षण आणि सगळे असतात शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करावे असा जनतेचा विचार असतो आता खूप वेळेस शिक्षणाबद्दल टीकाटिप्पणी सुद्धा केली जाते यामध्ये व्यक्ती शिक्षित असते परंतु काहीही शिकलेली नसते जसे की मी नमूद केल्याप्रमाणे जनतेच्या प्रतिक्रिया येत असतात की अभ्यासक्रमाकडे लक्ष दिले गेले पाहिजे मग अभ्यासक्रमाची व्यवस्थित रचना केलेली होती का तो व्यवस्थित शिकवला गेला होता का आणि जर असे असेल तर मग यामध्ये बदल घडायला हवा कारण शिक्षणाला आपण कमी लेखू शकत नाही परंतु आपण शिक्षणातील साधने आणि आवश्यक असणाऱ्या गरजा ओळखायला हव्यात आणि जर येथे खूप मोठी दरी असेल तर असे शिक्षण उपयोगी ठरणार नाही तर म्हणून शिक्षण उपयोगाचे नाही असे म्हणता येणार नाही यामध्ये जे काही ज्ञान विशिष्ट शिकणाऱ्यांना दिले जाते यावरून ते शिकणारे अशी विशिष्ट कौशल्य विकसित करू शकत नाहीत त्यांना आवश्यक असणारी कौशल्ये त्यांच्या कामाच्या जागी वापरू शकत नाहीत समाजात सुद्धा अशी कौशल्ये वापरू शकत नाहीत कारण शिक्षण हे फक्त कामाच्या जागी वापरायचे नसून ते समाजात सुद्धा उपयोगाचे असते खूप वेळा शिक्षण हे सरकारला सुद्धा मदतीचे ठरते सरकारच्या विविध कार्यामध्ये तिथे असणाऱ्या विविध प्रणाली विकसित करण्यामध्ये विविध पद्धती विकसित करण्यामध्ये मदतीचे ठरते असे शिक्षण उद्योजकांना सुद्धा उपयोगाचे ठरते हेच शिक्षण वैयक्तिक पातळीवर व्यक्तीला सुद्धा उपयोगाचे ठरते कर्तव्य जास्तीत जास्त स्पष्ट करण्यामध्ये जास्तीत जास्त हेतू जोपासणे मध्ये मदतीचे ठरते शिक्षण ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण हे जीवन भर टिकणारे आहे बरोबर म्हणूनच व्यक्ती कोणत्याही वयात शिकू शकतात हे त्यांच्या वयावर अवलंबून नसते व्यक्ती त्यांच्या उतारवयात सुद्धा शिकू शकतात तर जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट शिकण्याच्या प्रक्रियेविषयी बोलत असतो तेव्हा प्रतिसादाचा विचार करावा लागतो प्रतिक्रियांचा विचार करावा लागतो आणि अधिकारांचा विचार करावा लागतो असे हे तीन आर ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो याप्रकारे शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळवला जाऊ शकतो तर म्हणून हे प्रकारचे वैज्ञानिक आणि तात्विक कडकपणा आहे शिक्षण तुम्हाला स्वभाव देते वैज्ञानिक स्वभाव देते मग हे वैज्ञानिक स्वभाव म्हणजे काय बरं हा एक प्रकारचा तर्कावर आधारित स्वभाव आहे जे काही तुम्ही कराल याचे काही तुम्ही अनुकरण कराल जर एखादी व्यक्ती शिकली असेल तर ती एखाद्या विशिष्ट कर्तव्य करेल मग त्या व्यक्तीची निर्णय प्रक्रिया असेल मग त्या व्यक्तीचा समाजातील सहभाग असेल या सगळ्यांमध्ये वैज्ञानिक आणि तात्विक कडकपणा सामावलेली असेल अशी व्यक्ती जे गरजेचे नाही ते करणार नाही अशी शिकलेली व्यक्ती समाज घातक कृती करणार नाही आणि म्हणून अशा घटनांमध्ये वैज्ञानिक आणि तात्विक कडकपणा असेल आणि जेव्हा असे व्यवस्थित शिक्षण असेल सुयोग्य शिक्षण असेल तेव्हाच हे शक्य आहे शिक्षणाचे खूप गंभीरपणे अवलोकन केले जाते हे आपल्याला कोणतेही संकल्पना अवलोकन करण्यामध्ये मदतीचे ठरते गंभीरपणे याचा अर्थ टीका करणे असा नाही गंभीरपणे याचा अर्थ अशा प्रकारे समजून घेणे की उदाहरणार्थ जेव्हा आपण एसडब्ल्यूओटी आकलन करतो यामध्ये बळकटी कमकुवतपणा संधी आणि धोके यांचा अभ्यास करतो एसडब्ल्यूओटी हीसुद्धा एक गंभीर आपलं करण्याची पद्धत आहे याच्या मुळे व्यक्तीला एखाद्या संस्थेच्या अधिकारांची जाणीव होते चुकीच्या गोष्टीची जाणे होते चांगलं काय आहे हे समजतं वाईट काय आहे हे सुद्धा समजते मग कोणत्या गोष्टींमध्ये आपण सुदृढ आहोत कोणत्या गोष्टींमध्ये आपण कमकुवत आहोत यामध्ये आपल्याला भविष्याची माहिती सुद्धा मिळते भविष्यामध्ये असलेले आशाकिरण जसे की भविष्यातील संधी किंवा भविष्यात असणारे धोके यांची कल्पना येते भविष्यात कोणते संभाव्य धोके घेऊ शकतात अशा प्रकारे शिक्षण गंभीर अवलोकन करण्याच्या सक्षमता पुरवत असते जटील संश्लेषण करण्यासाठी सुद्धा शिक्षण मदतीचे ठरत असते जटील संश्लेषण म्हणजे जर एखाद्या घटनेला खूप सारे पैलू असतील तर असे सर्व पैलू एकत्रित करून त्याचे एक जाळे तयार करून त्याचे विश्लेषण किंवा संश्लेषण केले जाते यासाठी शिकलेली व्यक्ती सक्षम असायला हवी आणि म्हणून शिक्षण अशा जटील संश्लेषणसाठी सुद्धा उपयोगाचे ठरत असते अशा पद्धतीने शिकलेली व्यक्ती कोणताही कोपरा सोडत नाही सर्व बाजूंना एकत्रित करून विचार करीत असते म्हणूनच अशा घटनेमध्ये हे खूप महत्त्वाचे आहे की सूचना आपल्याला एकत्रित करण्यासाठी विकसित करीत असते समाजाला एकत्रित करण्यासाठी लोकांना एकत्रित करण्यासाठी संस्थांना एकत्रित करण्यासाठी पर्यावरणाला एकत्रित करण्यासाठी बरोबर तर म्हणून अशा जटिल संश्लेषण याच्या घटनांमध्ये शिकलेली व्यक्ती उपयोगाची ठरते जर कोणी त्याला असं विचारलं की तुम्ही हे का केले तेव्हा शिकलेली व्यक्ती त्याच्या कृतींचे आकलन युक्त स्पष्टीकरण सहज देऊ शकते शिक्षण आपल्याला सुयोग्य आपलं करण्यासाठी सक्षम ठरत असते यामध्ये आपण योग्य स्पष्टीकरण देऊ शकतो आणि अशा स्पष्टीकरण याच्या आधारावर आपण एखाद्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी आपला दृष्टिकोन आणि मन प्रशिक्षित करीत असतो जर एखाद्या ठिकाणी अडचण असेल तर असे अपेक्षित असते की काही गृहीतक च्या आधारावर त्या अडचणींची सोडवणूक करणे अपेक्षित असते जे काही परिणाम येतील आकलन करून येणारे परिणाम या सर्वांवरून शिकलेली व्यक्ती स्पष्टीकरण तयार करू शकते तर म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या घटनेमध्ये अशी शिकलेली व्यक्ती आकलन युक्त स्पष्टीकरणासाठी सक्षम असते याचप्रमाणे शिक्षणामध्ये तांत्रिक संसाधनांचा सुद्धा वापर होतो मग यामध्ये शिकलेली व्यक्ती तंत्रज्ञान वापरण्यासाठी सुद्धा सक्षम असते आणि जर असा तंत्रज्ञानाचा वापर असेल तर निश्चितपणे अशा शिक्षणामुळे एखादी व्यक्ती स्वतःला विकसित करू शकते बरोबर मग यामध्ये काही विश्लेषणात्मक समस्या असतील तर अशी शिकलेली व्यक्ती तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा परिस्थितीचे जटिल संश्लेषण करू शकते आणि त्याचे गंभीर अवलोकन सुद्धा विकसित करू शकते हे सगळे पैलू येथे विचारात घेतले जातील यामध्ये तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जाईल आता शिकलेली व्यक्ती संकल्पना समजून घेण्यासाठी सुद्धा सक्षम होईल हा एक आश्चर्यकारक मुद्दा आहे की जर एखाद्या गोष्टीला समजून घेणे महत्त्वाचे ठरते तर अशा घटनेमध्ये शिकलेली व्यक्ती समजून घेण्यास सक्षम असते मग यामध्ये समजून घेतल्यानंतर अंमलबजावणीसाठी सुद्धा अशी व्यक्ती तयार असते अशा विशिष्ट घटनांना एकत्रित करून जो काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्या निर्णयाचा जो काही परिणाम होत असतो या सर्वांसाठी शिकलेली व्यक्ती सक्षम असते म्हणून अशा प्रकारच्या संकल्पना समजून घेणे यासाठी विशिष्ट व्यक्तींना विकसित केली जाते तर मग सुकलेल्या व्यक्तीच्या संदर्भात असे म्हटले जाते की त्यांना वर्णनात्मक ज्ञान मिळालेली असते अशा ज्ञानामुळे शिकलेली व्यक्ती वेगवेगळे पैलू एकत्रित करून बहु कौशल्य धारण करू शकते मग अशी व्यक्ती बहुआयामी ठरू शकते अशी शिकलेली व्यक्ती जास्तीत जास्त स्पष्टीकरण देऊ शकते आणि म्हणून त्यांचे वर्णनात्मक ज्ञान विकसित करू शकते याचा परिणाम म्हणजे अशी शिकलेली व्यक्ती वर्गीकरण करू शकते मग येते भिन्न प्रकारचे वर्गीकरण असते जसे की व्यवस्थापकीय तांत्रिक किंवा तंत्र व्यवस्थापकीय असे सर्व पैलू शिकलेली व्यक्ती विकसित करू शकेल आणि याचा परिणाम म्हणजे अशी शिकलेली व्यक्ती एखाद्या विशिष्ट वर्गीकरण धारण करू शकते म्हणजे अशी व्यक्ती जास्तीत जास्त प्रतिक्रिया युक्त वैज्ञानिक आणि तार्किक सक्षमतेने पूर्ण प्रतिक्रिया देऊ शकते गंभीर अवलोकन करू शकते जटिल संसलेशन करू शकते आकलन युक्त स्पष्टीकरण देऊ शकते तंत्रज्ञानाचा वापर करू शकते संकल्पना समजून घेऊ शकते वर्णनात्मक ज्ञानाचा वापर करून वर्गीकरण करू शकते अशा प्रकारे शिक्षणाचा वापर करू शकते आता पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रशिक्षण आणि विकास आता व्यवसायांमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षण या विषयी आपण बोललो आता आपण प्रशिक्षण आणि विकास याविषयी बोलूयात तर जेव्हा आपण कार्यक्रम आणि त्यापासून मिळणाऱ्या शिकवणूक या याविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला काही मूळ कौशल्य जाणून घ्यावी लागतात यामधूनच व्यक्ती प्रशिक्षित होत असते परंतु विकासासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे व्यक्ती किंवा समूह विकसित करायचा आहे आहे या विषयाची कामगारांची माहिती गरजेची असते ते आता इथे दोन नंबर चा मुद्दा एक नंबर मुद्द्याशी आहे जोडलेला आहे म्हणजेच जो काही कार्यक्रम असेल जे काही शिकवणूक असेल हे सगळे कशावर अवलंबून आहेत तर हे सगळे भविष्यातील कार्यावर अवलंबून आहे भविष्यात जे काही कार्य करणे गरजेचे आहे आहे अशा कार्याच्या आधारावर विकास गरजेचा आहे आणि हेच एखाद्या कामगारांसाठी किंवा त्यांच्या समूहासाठी विकासाचे ठरेल आणि जर असे असेल तर निश्चितपणे एखाद्या संस्थेचा तांत्रिक आणि व्यवस्थापकीय विकास होऊ शकेल एखाद्या संस्थेचे कामगार योग्य पद्धतीने प्रशिक्षित केले तर तिथले मनुष्य बळ योग्य पद्धतीने प्रशिक्षित केले तर निश्चितपणे अशा विशिष्ट संस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास होईल मग तिथे स्वयं व्यवस्थापकीय शिकवण असेल व्यवसाय व्यवस्थापनाचे आणि हाच असल्याचा मुद्दा आहे अशाप्रकारे व्यवसायांमध्ये प्रशिक्षण आणि विकास स्वतःचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतःचे प्रशिक्षण करण्यासाठी उपयोगाची ठरत असतात जसे की मी तुम्हाला सांगत असतो की भावनिक बुद्ध्यांक यामध्ये डॅनियल गोल्डमॅन हा स्वयं जागृत आणि स्वयंशिस्त होता अशाप्रकारे जर समजून घेतले तर निश्चितपणे व्यक्ती स्वतःला खूप छान पद्धतीने सांभाळू शकेल असं अपेक्षित असतं कारण की ही व्यक्ती प्रशिक्षित आहे ही व्यक्ती शिक्षित आहे आहे अशी व्यक्ती विकासाच्या मार्गावर ती आहे आणि म्हणून अशा व्यक्तीने स्वतः छान पद्धतीने संभाळणे अपेक्षित असते आणि हे फक्त वैयक्तिक आयुष्य पुरते मर्यादित नसून त्याचा व्यवसाय नियोजन करण्यासाठीसुद्धा असे शिक्षण उपयोगी ठरते त्याच्या व्यावसायिक वृद्धी साठी व्यवसायिक विकासासाठी व्यवसायिक समजुती साठी तो सज्ज असतो यावर खूप स्पष्ट होते की स्वयं व्यवस्थापन शिकणे आणि व्यवसाय व्यवस्थापन करणे असे दोन्ही पैलू येथे विकसित होतात आणि मग काळानंतर व्यक्ती त्याच्या व्यवसायात वृद्धी करत असतो तो उच्चपद मिळू शकतो उच्च मानसन्मान आणि उच्च कौतुक त्याला प्राप्त होऊ शकते आता इथे अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे शिकणारी संस्था आता तुम्हाला इथे दिसून येईल की जसे मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे सामाजिक राजकीय आर्थिक कायदेशीर तांत्रिक वातावरण बदलत असते आणि मग अशा बदलत्या वातावरणामध्ये संस्थांना या वातावरणाची समरस व्हावे लागते ते जर संस्था अशा बदलत्या वातावरणाला समरस होत असतील तर त्यांना काही गोष्टी शिकण्याची गरज असते जसे की काय चालले आहे आणि या सगळ्यांनाच शिकणाऱ्या संस्था असे म्हटले जाते अशा शिकणाऱ्या संस्था नेहमी समाजामध्ये लक्ष ठेवून असतात नवीन नियम समजून घेत असतात बदलते वातावरणाकडे लक्ष असते आणि त्यानुसार ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात पहिल्या काळामध्ये संस्था अशा पद्धतीने पुढाकार घेत नसायच्या परंतु आता खूप सार्या संस्था यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि यामधून ते विकसित आणि शिक्षित होत असतात आता खूप सारे समस्त शिकत आहेत की बाजारामध्ये वृद्धि कशी मिळवावी त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची समरस व्हावे लागते खूप सार्या संस्था शिकत आहेत की मनुष्यबळाचे व्यवसायिक गरज खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे व्यवसायिक मनुष्यबळ नसेल तर उत्तम प्रकारचे परिणाम मिळणार नाहीत आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये अशा व्यवसायिक मनुष्यबळाचे महत्त्व शिकणाऱ्या संस्थांसाठी खूप महत्त्वाचे ठरत असते दुसरा पैलू म्हणजे ज्ञानाचे व्यवस्थापन आता हे ज्ञानाचे व्यवस्थापन म्हणजे काय बरं वेंडीच्या मतानुसार ज्ञानाच्या व्यवस्थापनाचे सात टप्पे आहेत मग हे तुम्ही कसे मिळणार बरं याचा वापर कसा करणार बरं ही कशी शिकणार यामध्ये तुम्ही काय योगदान करू शकता तुम्ही कसे तयार करून ठेवू शकता याचं आकलन तुम्ही कसे करू शकता ज्ञानाच्या व्यवस्थापनाचे हे सात मुद्दे आहेत म्हणून अशा घटनेमध्ये स्त्रोत महत्वाचा आहे म्हणजेच आपण हे विशिष्ट ज्ञान कुठून मिळणार बरं माझ्या ज्ञानाचा स्त्रोत काय असेल जर ज्ञानाचा स्त्रोत हा खूप खूप बळकट असेल खरा खरा असेल फायदेशीर असेल वास्तविक असेल तर निश्चितपणे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण मिळेल शिक्षण मिळेल आणि या शिक्षणातून विकास होईल दुसरे म्हणजे याचा वापर करायची तुम्हाला काही संधी मिळते का कारण एकदा अति उच्च शिक्षित आणि कौशल्य युक्त व्यक्ती आहे परंतु त्याला अशी कौशल्ये वापरण्याची संधी मिळते का आणि जेव्हा ही अशी कौशल्ये वापरू शकतो यातून सुद्धा तो शिकत असतो तीन नंबरचा टप्प्यांमध्ये जेव्हा तुम्ही असा वापरण्याचा अनुभव करत असता अशा वापरण्याच्या अनुभवातून सुद्धा तुम्ही शिकत असता आणि अशा वेळेस तुम्ही खरे शिक्षित व्यक्ती म्हणून सिद्ध होत असता नंतर जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा तुम्ही फक्त एकच संस्थे पुरते मर्यादित नसतात तुमचे शिक्षण फक्त एका संस्थेसाठी मर्यादित नसते तुम्ही तुमच्या जोडीदारांना योगदान करू शकता तुम्ही तुमच्या साथीदारांना मदत करू शकता आणि याचा परिणाम म्हणजे पूर्ण संस्था शिकण्याची संस्था बनवून जाते अशी शिकणारी संस्था ज्ञानावर आधारित संस्था तयार होते आणि जर तुम्ही संस्थेच्या बांधणीमध्ये आणि उभारणीमध्ये योगदान देत असेल तर निश्चितपणे असे शिक्षण फायदेशीर होईल म्हणजेच जर संस्था योगदान देत असेल तर अशी संस्था उभारणी मध्ये आणि टिकून राहण्यामध्ये या प्रशिक्षणाचा उपयोग होईल आणि जर अशा संस्था टिकून राहिल्या तर निश्चितपणे त्या दीर्घ काळ चालतील तर म्हणून संस्था उभारणी आणि टिकवणे हे तर आहेच परंतु त्या दीर्घकाळ चालवणे हे पण महत्वाचे आहे ना मग अशा ज्ञानाच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला आकलन करावे लागते आकलन काही ठराविक अंतराने करावे लागते संस्थेच्या जीवन चक्रावर अवलंबून असते उत्पादनाच्या जीवन चक्र वर अवलंबून असते आता इथे आपलेही जीवन चक्र समजून घेणे गरजेचे असतात आणि मग पुन्हा तुम्हाला ते प्रशिक्षण घेणे त्याचा वापर करणे संस्था उभारणी मध्ये योगदान देणे आणि पुन्हा त्याचे अवलोकन करणे असे प्रशिक्षणाचे चक्र चालत राहते आणि शेवटी अशी चक्र मिळवून समाजामध्ये योगदान करीत असतात आणि म्हणून असे प्रशिक्षण समाजाच्या उपयोगाचे ठरते तर हे सगळे शिक्षण प्रशिक्षण आणि विकास यापासून चुकणारी संस्था तयार होत असते आणि यामधून शिकणारे समाज तयार होत असतो आणि हे सगळे ज्ञानाच्या व्यवस्थापनाची तत्वे वापरत असतात आता या चित्रांमध्ये शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे संस्थेची संस्कृती मनुष्यबळ व्यवस्थापन बदल घडवण्यासाठी सज्ज असते उदाहरणार्थ दृष्टिकोनातील बदल विश्वास मधील बदल आता हे संस्थेची संस्कृती म्हणजे काय प्राध्यापक उदय पारीख यांनी ऑक्टपास चा मंत्र दिला तर म्हणून जो काही तुमच्या मनाचा खुलेपणा आहेजो काही तुमच्या संस्थेचा संघर्ष आहे ज्या प्रकारचा खरेपणा आहे ज्या प्रकारचा विश्वास आहे तो इथे खूप खूप महत्त्वाचा ठरत असतो मग संस्था खरंच सक्रिय आहेत का तिकडे अधिकार आहेत का संस्थेचा संशोधनाकडे कल आहे का संस्था प्रयोगशील आहे का तर म्हणून अशा घटनेमध्ये संस्थेची संस्कृती आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यांच्या प्रकारानुसार संस्थेमधील व्यक्तींचा दृष्टिकोन विश्वास आणि वर्तणूक याच्या मध्ये बदल घडून येत असतो आणि हे अतिशय महत्त्वाचे ठरत असतात आणि अशा सरावामुळे संस्था जास्तीत जास्त कौशल्यपूर्वक आणि जास्तीत जास्त ज्ञानार्जन करून जास्तीत जास्त विकसित होत असते म्हणून अशा प्रशिक्षणाचा हेतू पासून कार्यक्षम शिकवणूक मिळत असते अशा प्रशिक्षणा मधून अध्यापन शिक्षण पण साध्य होत असते जेव्हा आपण शिकण्याच्या तत्वा विषयी बोलत असतो तेव्हाही अतिशय महत्वाचे आहे की हे प्रशिक्षण आहे की विकासात्मक आहे हे ठरविणे मग या शिक्षणामध्ये काही विशिष्ट शिकण्याची तत्वे आत्मसात केली जातात त्यामुळे असे विशिष्ट प्रशिक्षण शिक्षण पण आणि विकास हा अर्थपूर्ण होत असतो पहिले म्हणजे सहभाग मग ते प्रशिक्षण असू देत किंवा शिक्षण असू देत किंवा विकासात्मक प्रक्रिया असू देत जर आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे कामगारांचा सहभाग लोकांचा सहभाग समाजाचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा ठरत असतो जोपर्यंत पुणे सहभाग मिळत नाही तोपर्यंत समाज विकसित होण्याची संधी मिळणार नाही तर आता इथे सहभाग कसा वाढवायचा हे महत्त्वाचे आहे जर आपल्याला खरंच देशाचा विकास करायचा असेल समाजाचा विकास करायचा असेल तर हे अतिशय महत्त्वाचे आहे की जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असायला हवा नाहीतर असे खूप घटक दिसतील जिथे अजून विकास झालेला नाही येथे हे खूप महत्त्वाचे आहे की समाज आज किंवा एखादी संस्था किंवा त्याचे विभाग विकसित व्हायचे असतील तर त्यांचा सहभाग आवश्यक आहे आहे जास्तीत जास्त सहभाग असेल तर ते संस्थेसाठी जास्तीत जास्त फायदेशीर असेल समाजासाठी फायदेशीर असेल आणि देशासाठी सुद्धा फायदेशीर असेल दुसरे म्हणजे हे फक्त एका वेळेस असून उपयोगाचे नाही ही एक सातत्य प्रक्रिया आहे म्हणून याच्यामध्ये पुनरावृत्ती होणे अपेक्षित आहे आहे मग शिकण्याची प्रक्रिया ची पुनरावृत्ती असेल जोपर्यंत आपण जे शिकलो ते पुन्हा पुन्हा वापरत नाही तोपर्यंत ते दीर्घ काळ टिकणार नाही तसेच शिकवणूक स्वतः सांगते की जेव्हा आपण ते घेत असतो ते विसरायला नाही पाहिजे जर याचा वापर नाही केला तर ते दीर्घ काळ टिकणार नाही त्याची कार्यक्षमता राहणार नाही इथे काय महत्त्वाचे आहे ते म्हणजे शिकण्याची तत्वे जे खूप महत्त्वाचे आहे आहेत यांचे स्वरूप पुनरावृत्तीच असावा आणि जेव्हा याचे पुनरावृत्ती होईल तेव्हा निश्चितपणे आपण वृद्धि साधू शकतो जे काही आपण शिकत असतो तेव्हा अशी प्रशिक्षण शिक्षण शिकवणूक आणि विकास प्रक्रियेमध्ये टीकाटिप्पणी असते मग त्याचा काही समजत असेल किंवा नसेल या घटनेमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे अभ्यासक्रमाची रचना करणे विषयाची मांडणी करणे याठिकाणी प्रशिक्षकाने अतिशय लक्षपूर्वक प्रशिक्षणाच्या गरजा ओळखाव्यात आणि त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करावी आणि इथे जर प्रशिक्षक प्रशिक्षणाच्या संकल्पना एकत्र करून संस्थेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकत असतील तर असा कार्यक्रम समाजामध्ये खूप मागणीचा ठरेल प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिक्षण आणि विकास कार्यक्रम यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे हस्तांतरण हस्तांतरण म्हणजे जे गरजेचे आहे त्याचे हस्तांतरण करणे मग येथे अशी हस्तांतरण होत आहे की नाही हे पाहणे गरजेचे असते जे काही शिकवायचे आहे मग ते शिक्षणातून असेल किंवा प्रशिक्षणातून असेल किंवा विकास प्रक्रियेतून असेल जर तुम्ही हस्तांतरण करू शकत असाल तर एखाद्या विशिष्ट ज्ञान हस्तांतरित करत असाल तर हे अतिशय उत्कृष्ट फलित समजले जाईल आणि असा प्रशिक्षण कार्यक्रम असं विशिष्ट संकल्पना समाजासाठी विकासाचे साधन ठरेल जोपर्यंत हस्तांतरण होत नाही तोपर्यंत अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा किंवा शिकण्याच्या प्रक्रियेचा काही उपयोग होणार नाही शेवटी शिकणे महत्त्वाचे आहे जसे की मी नमूद केल्याप्रमाणे ही एक सातत्य प्रक्रिया आहे हे जोपर्यंत आपल्याला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणे आपण हे सांगू शकत नाही कि प्रशिक्षणार्थी शिकलेले आहेत की नाहीत त्यांच्या गरजांची पूर्तता झालेले आहे की नाही शिक्षणाचा हेतू साध्य झालेला आहे की नाही आता शेवटी हे विशिष्ट मॉडल मला तुम्हाला सांगायचे आहे या सत्राची सांगता करण्यापूर्वी मला ही संकल्पना घ्यायला आवडेल यामध्ये भिन्न प्रकारचे शिकणारी असतात जसे की योद्धाऋषी झोपाळू आणि साहसी तरी इथे शिकणाऱ्या प्रकारानुसार त्याची गुण पत्रिका तयार होते काही जास्त मिळवीत असतात तर काही कमी मिळवीत असतात तर म्हणून जे झोपाळू असतात ते कमी मिळवीत असतात जे जास्त उदयन्मुख असतात परंतु नियोजन कमी असते असे साहसी असतात आणि त्यांचे नियोजन खूपच असतं आणि उदयन्मुख पणा कमी असतो अशी एकदा असतात आणि नंतर ऋषी असतात इथे मला ह्या व्याख्यानाची सांगता करायला आवडेल झोपाळू कोण असतात असे प्रशिक्षणार्थी जे त्यांच्या अनुभवाची प्रतिक्रिया देण्यासाठी कमी पुढाकार घेत असतात जर तुम्हाला एक नंबर मॉडेल मध्ये आठवत असेल तर एक चित्र दाखवले होते ज्यामध्ये व्यक्ती ची मूल्य आणि दृष्टीकोण यावरून त्याचा स्वभाव ठरतो अशा व्यक्ती जास्त पुढाकार घेत नसतात त्यांच्या अनुभवाची प्रतिक्रिया देत नसतात आणि यातून त्यांना काही मिळतही नाही आता जे योद्धा असतात ते त्यांच्या अनुभवाचा नियोजन करत असतात आणि यातून ते शिकण्याचा प्रयत्न करीत असतात बरोबर यामुळे त्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते वेगवेगळ्या अनुभवातून जात असतात परंतु यातून ते काही शिकत नसतात जे साहसी असतात ते ती प्रतिक्रिया पण देत असतात आणि संधी मधून शिकत सुद्धा असतात ते त्यांच्या अनुभवांमधून स्वतःसाठी संधी तयार करीत असतात तर म्हणून ते स्वतःचे कष्ट स्वतःचे मार्ग घडवण्यासाठी वापरत असतात आणि निश्चितपणे त्यांना संधी मिळत असते अशा संधी म्हणून ते शिकत असतात परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी ती संधी तयार करू शकत नाहीत आणि शेवटी ऋषी असे व्यक्ती जेनियोजन करून अनुभवातून शिकत असतात आणि म्हणून अशा घटनेमध्ये त्यांचा उदयन मुख पणा सुद्धा तोच असतो आणि त्यांचे नियोजन सुद्धा उच्च असतं अशा प्रकारचे शिक्षण शिकणारे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असतात मला खात्री आहे की ज्यांनी हा कार्यक्रम निवडला आहे आहे हे असे सगळे विद्यार्थी ऋषी प्रकारात येतात त्यांचे नियोजन आणि अनुभवातून शिकण्याची जिद्द दोन्ही उच्च पातळीवर आहेत तर हे होतं या मॉडेलमध्ये मॉडेल चार मध्ये आणि इथे आपण थांबतो आहे